नमस्कार तर आजच्या सत्रात आपण इलेक्ट्रिकल सिस्टमच्या मॉडेलिंगबद्दल चर्चा करूया तसे पाहता ही विशिष्ट बाजू आपल्याला आधीपासूनच समजली आहे कारण आपण आपल्या संपूर्ण अभ्यासक्रमात याची चर्चा केली आहे तर आपण रिकॅप करूया की इलेक्ट्रिकल सिस्टमचे मॉडेलिंग म्हणजे काय आणि नंतर आपण इलेक्ट्रिकल सिस्टमची तुलना मेकॅनिकल सिस्टमशी करूया आणि इलेक्ट्रिकल सिस्टमशी संबंधित असलेल्या मेकॅनिकल सिस्टम मधील ऍनालॉजीज काय आहेत हे ओळखण्याचा प्रयत्न करूया चला तर आजच्या व्याख्यानाची चर्चा सुरू करूया तर आपण पॅसिव्ह इलेक्ट्रिकल घटकांचे मॉडेलिंग आधी पाहिले आहे आपण रेझिस्टर्स इंडक्टर्स आणि कॅपेसिटर्स याबद्दल चर्चा केली आहे तर रेझिस्टर्स तुम्ही असे म्हणू शकता की R मधले व्होल्टेज ड्रॉप eRtitR आहे त्याचप्रमाणे इंडक्टर Lच्या मधले व्होल्टेज ड्रॉपeLtLdidt आहे आणि कॅपेसिटरसाठी करंट i मूलतः कॅपेसिटरच्या भोवती व्होल्टेज ectiCdt आहे तर आपण यावर आधीपासूनच चर्चा केली आहे आतापर्यंत आपण कोणत्या शासित इक्वेशन्स व लॉांवर चर्चा केली आहे ते पाहूया तर रेझिस्टर्ससाठी आपण आतापर्यंत हे पहिले कि ओहम्स् लॉ मुळात रेझिस्टर्स मधून व्होल्टेज ड्रॉप निश्चित करतो आणि दर्शवतो की रेझिस्टर भोवतीचे व्होल्टेज ड्रॉप eRt त्या रेझिस्टर मधून वाहणाऱ्या करंट i शी प्रमाणित आहे आणि आपण जसे आत्ता पहिले कि रेईसीटन्सच्या भोवतीचे व्होल्टेज ड्रॉप करंट itR ने दिले आहे इंडक्टर्सच्या बाबतीत आपण नुकतीच चर्चा केली आहे की इंडक्टरच्या भोवती असलेला व्होल्टेज ड्रॉप eLt इंडक्टर L मधील रेट ऑफ चेंज ऑफ करंटशी संबंधित आहे म्हणून आपण eLtLdidt असे म्हणतो Refer Slide Time 2 54 कॅपेसिटरसाठी आपण करंटच्या संदर्भात चर्चा केली आणि हे पहिले कि करंट i हे CdeCdt आहे जर आपण व्होल्टेज घेतले व्होल्टेज करंट आणि कॅपेसिटन्सच्या दृष्टीने दर्शवयचा असेल तर आपण काय लिहू शकतो कॅपेसिटर C च्या भोवतीचे व्होल्टेज ड्रॉप ect हे वेळेनुसार कॅपेसिटर मधून वाहणाऱ्या करंटच्या ईंटिग्रलशी संबंधीत आहे तर आपण ectiCdt असे लिहू शकतो आता इलेक्ट्रिकल नेटवर्कच्या मॉडेलिंगसाठी आपण इलेक्ट्रिकल नेटवर्कचे इक्वेशन लिहिण्याचा क्लासिकल मार्ग वापरतो आणि तो दोन मेथड्सवर आधारित आहे एक मार्ग म्हणजे लूप मेथड आणि दुसरी नोडल मेथड आहे आणि हे दोन मेथड किर्चंऑफ लॉ ने तयार केल्या गेल्या आहेत तर आपण काय चर्चा केली होती आपण चर्चा केली की नोडल मेथड जी मुळात किर्चॉफच्या करंट लॉ वर आधारित आहे आणि असे म्हणतात की विशिष्ट नोडमध्ये प्रवेश केलेल्या सर्व करंटची अल्जेब्रिक सम शून्य आहे किर्चंऑफच्या व्होल्टेज लॉ साठी आपण असेही म्हणतो की ही एक लूप मेथड आहे ज्यात संपूर्ण व्होल्टेज ड्रॉपचे अल्जेब्रिक सम क्लोज्ड लूप भवती शून्य असते म्हणूनच हे दोन प्रमुख लॉ होते जे आपण इलेक्ट्रिकल सर्किटसाठी शासित इक्वेशन्स शोधण्यात वापरत होतो आता आपण एक उदाहरण घेऊ आणि आपण इलेक्ट्रिकल सर्किटशी निगडित असलेले ज्ञान इलेक्ट्रिकल सर्किटच्या दुसऱ्या मॉडेलमध्ये कसे ट्रान्सफॉर्म करू शकतो ते पाहू तर आकृतीमध्ये दिलेल्या RLC सर्किटचा विचार करूया आता जेव्हा आपण व्होल्टेज लॉ वापरतो तेव्हा e हा अप्लाइड व्होल्टेज आहे तेव्हा आपल्याकडे इंडक्टन्स L च्या सिरीसमध्ये रेसिस्टन्स R असतो आणि कॅपेसिटन्स मध्ये असलेले व्होल्टेज ecअसते आणि सर्किटमधून प्रवाहित होणारे करंट म्हणजे i तर आपण अप्लाइड व्होल्टेज eteReLecअसे लिहू शकतो आता लागू केलेल्या व्होल्टेजची व्हॅल्यू etectLditdtRit हे आहे आपल्याला हे देखील माहित आहे की सर्किटमधून वाहणारा करंट Cdecdtit आहे तर आपण या संदर्भात या इक्वेशन्सचे डेरीवेटीव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम घेतल्यास आपण Ld2idt2RdidtiCdedt असे लिहू शकतो जेव्हा आपण दोन्ही इक्वेशन्स एकत्रित करतो तेव्हा हे इक्वेशन आपल्याला मिळते आता आपल्याला हे मुख्य इक्वेशन किर्चऑफ्सच्या व्होल्टेज लॉ ने मिळाले आहे आणि नंतर हे कॅपेसिटरमधून वाहणार्या करंटची व्हॅल्यू आहे सिग्नल फ्लो ग्राफ आणि ब्लॉक डायग्राम वापरुन इलेक्ट्रिकल सर्किटचे मॉडेलिंग करण्यासाठी आपण हे दोन इक्वेशन्स वापरु तर आपण नुकत्याच पाहिलेल्या सिरीस RLC सर्किटचा सिग्नल फ्लो ग्राफ कसा काढायचा ते पाहू तर आपल्याकडे दोन इक्वेशन्स आहेत पहिले इक्वेशन म्हणजे etectLditdtRit चला तर मग ditdt बाहेर घेऊ आपण हे डावीकडे घेऊ आणि मग इक्वेशन पुन्हा व्यवस्थित करू आपण जे लिहू शकतो ते म्हणजे didt1Let 1Lec RLit हे आपले पहिले इक्वेशन आहे आणि दुसरे इक्वेशन Cdecdtit आपल्याकडे आधीपासूनच आहे आता आपल्याला ही दोन इक्वेशन्स मिळाली आहेत प्रथम आपल्याला नोड्स निश्चित करावे लागतील तर आपल्याला हे माहित आहे की सामान्यत आपण कॅपेसिटर मधून जाणारे व्होल्टेज आणि वर्तमान इंडक्टर मधून वाहणारे करंट हे दोन महत्वाचे स्टेट व्हेरिएबल्स किंवा भिन्न इक्वेशन गृहीत धरतो जर आपण लिहित असाल तर आपण त्यास ec आणि i म्हणून लिहू आपण या दोघांना नोडस् म्हणू तर सर्किटमधून जे आऊटपुट आवश्यक आहे ते म्हणजे ec म्हणून आपण ec ला आऊटपुट देखील म्हणतो आणि मग आपल्याकडे असलेले अन्य व्हेरिएबल म्हणजे करंट i आहे तर आपल्याला हे दोन्ही नोड्स मिळाले आहेत मग तिसरे आहे इनपुट इनपुट आहे e म्हणून आपण नोड e वर देखील लागू करतो आता आपल्याला हे इक्वेशन दर्शविण्यासाठी काय हवे आहे तर आपल्याला हेdidt हवे आहे आपण आणखी एक नोड जोडू didt आणि decdt आपल्याकडे सिग्नल फ्लो ग्राफ दर्शवण्यासाठी आवश्यक सर्व नोड्स आहेत या इक्वेशन मधून तुम्ही didt1Let 1Lec RLi पाहू शकता तर आता आपल्याजवळ काय आहे आपल्याला या विशिष्ट नोडशी जोडलेले इक्वेशन मिळाले आहे आता आपणास माहित आहे कि i हे didt चे इंटिग्रेशन आहे म्हणूनच आपण फ्लो दर्शवरण्यासाठी 1s गेन म्हणून जोडतो आता जेव्हा आपल्याकडे करंट i आहे आपणास इनिशियल कंडिशन्स निश्चित करणे आवश्यक आहे कारण जेव्हा आपण सिग्नल फ्लो ग्राफ बद्दल बोलतो तेव्हा इंटिग्रेटेड ब्लॉक कसा जोडायचा याबद्दल आपण चर्चा केली होती जेव्हा आपण didt इंटिग्रेट करतो तेव्हा आपण इनिशियल कंडिशन्स निश्चित करतो इनिशियल कंडिशन्स म्हणून आपण is चा विचार करतो तर तेही आपण कनेक्ट करतो आता i हे ec ला कसे कनेक्ट केले आहे जर आपण हे इक्वेशन घेतल्यास i हे गेनच्या मदतीने decdt ला कनेक्ट केले आहे जर आपण decdt1Cit असे लिहिले तर आपण decdt हे गेनसह 1C ला कनेक्ट करतो तर आता आपण हे कनेक्ट केले आहे आता शेवटी आपल्याला decdt ला ec सोबत कनेक्ट करावे लागेल जसे आपण didt आणि i च्या बाबतीत पाहिले आपण पुन्हा तसेच येथे घेऊ शकतो म्हणूनच जेव्हा आपण इंटिग्रेटर 1s मधून जातो तेव्हा आपल्याला ect ची व्हॅल्यू मिळते आणि इनिशियल कंडिशन्सचे देखील व्हॅल्यू मिळेल तर ecs हे इनिशियल कंडिशन्स असेल जे आपण जोडणार आहोत अशा प्रकारे या दोन इक्वेशनच्या सहाय्याने आपण नुकतेच पाहिलेल्या इलेक्ट्रिकल सर्किटचा सिग्नल फ्लो ग्राफ काढू शकतो आता त्याच वेळी आपण हा सिग्नल फ्लो ग्राफ ब्लॉक डायग्राममध्ये रूपांतरित करू शकतो जर आपण हा ब्लॉक डायग्राम पाहिला तर आपण इनपुटचे लॅपलास ट्रान्सफॉर्म वापरतो म्हणजे तुम्हाला es मिळते मग गेन हा 1L आहे हा समरी ब्लॉक आहे तर यातून तुम्हाला 1L गेन म्हणून इनपुट मिळेल तर Ecs आता या ब्लॉकला 1L गेनच्या रुपात जोडले जाईल आणि येथे तुम्हाला समरीचा भाग म्हणून नेगेटिव्ह मिळेल म्हणून बेरीज ऐवजी ते एकूण व्हॅल्यू मधुन वजा केले जाईल त्याचप्रमाणे करंट i ची व्हॅल्यू तुम्हाला येथे मिळेल तर तुम्हाला RL गेन म्हणून मिळेल आणि मग तुम्ही यापासून पुन्हा मायनस कराल तर जेव्हा आपल्याला हा विशिष्ट विभाग दिसेल आपण येथून मिळवलेली व्हॅल्यू वास्तविक didt आहे जेणेकरून आपण येथे sI लिहू शकतो आता जेव्हा आपण यास 1s ब्लॉकद्वारे रूपांतरित करतो तेव्हा आपल्याला येथे Is ची व्हॅल्यू मिळते आता येथे तुम्ही इनिशियल कंडिशन is जोडाल आणि मग तुम्ही 1Cs च्या पुढे जाल म्हणजे तुम्हाला ecची व्हॅल्यू मिळेल आणि इनिशियल कंडिशन ecs देखील जोडाल जेव्हा आपण त्या दोघांची बेरीज करू तेव्हा आपल्याला Ecs ची व्हॅल्यू मिळेल तर याचा उपयोग करून आपण RLC सिरीस सर्किटचे रूपांतर मॅथॅमॅटिकल मॉडेलमध्ये करू ज्याची आपण चर्चा केली होती तर ही ब्लॉक डायग्राम RLC सिरीस सर्किट दर्शवेल मुळात आपण ट्रान्सफर फंक्शनच्या रूपात दर्शवले आहे तर वैकल्पिक मार्ग असा असू शकतो की आपण तेच स्टेट व्हेरिएबल्स मेथड मध्ये दर्शवतो Refer Slide Time 15 05 तर मग आपण RLC सिरीस सर्किटला स्टेट व्हेरिएबल्समध्ये कसे दर्शवु ते समजूया तर आपल्यासाठी प्रॅक्टिकल दृष्टिकोन म्हणजे स्टेट व्हेरिएबल्स म्हणून आपण इन्डक्टर मधील करंट i ने आणि कपॅसिटर मधील व्होल्टेज ec ने देऊ शकतो आता आपण हे का निवडत आहोत कारण स्टेट व्हेरिएबल्सचा संबंध थेट सिस्टमच्या उर्जा साठवण घटकाशी असतो आणि त्यामध्ये L आणि C ऊर्जा संचय घटक मानले जातात आता इन्डक्टर कायनेटिक संचयित करतो आणि कॅपेसिटर इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी साठवतो म्हणून i i ect ला कोणत्याही टाईम t द्वारे स्टेट व्हेरिएबल म्हणून नियुक्त करून आपण RLC नेटवर्कचे संपूर्ण वर्णन जे कि मागील इतिहास सिस्टमचे प्रारंभिक स्टेट्स आणि विद्यमान आणि भविष्यातील स्टेट्सच्या स्वरूपात घेऊ शकतो प्रथम C मधील करंट आणि L मधून जाणाऱ्या व्होल्टेजला स्टेट व्हेरिएबल्सच्या टर्म्स मधून इक्वेट करून आपण नेटवर्कचे स्टेट इक्वेशन लिहू शकतो तर या प्रकरणात पूर्वी पाहिलेले इक्वेशन्स आपण पुन्हा आठवून आणि ते स्टेट व्हेरिएबल्सच्या दृष्टीने लिहू म्हणजे decdtiC असे लिहू तर हे आपण सहजपणे या इक्वेशन मधून मिळवू शकतो आणि त्या इक्वेशन मध्ये आपल्याकडे कोणतेही फोर्सिन्ग फंक्शन नाही या प्रकरणात A मॅट्रिक्सचे घटक 0 आणि 1C असतील दुसर्या इक्वेशनसाठी didt1Let 1Lec RLi व्हॅल्यू आहे हे कंपाईल करू म्हणून आपण ect च्या विरुद्ध 1L लिहितो आणि i च्या विरुद्ध RL लिहितो तर अशाप्रकारे आपल्याला A B मॅट्रिक्स मिळेल जो आपल्याला B मधील प्रथम घटक 0 रूपात मिळतो आणि नंतर पुढील एक 1L आहे कारण दुसऱ्या इक्वेशन मध्ये आपल्याकडे फोर्सिन्ग फंक्शन अस्तित्वात आहे जेणेकरून हे इनपुट आहे म्हणजेच B देखील 0 1L असे मिळेल तर मुळात येथे स्टेट व्हेरिएबल्स आहेत मग तुम्ही हे इक्वेशन खालील प्रमाणे सोपे करू शकता तर आपण हे पाहू शकतो की किर्चऑफ्स व्होल्टेज लॉ वापरून RLC सिरीस सर्किटसाठी आपण लिहिलेली इक्वेशन्स सहजपणे स्टेट इक्वेशन मध्ये रूपांतरित करू शकतो आता जेव्हा आपल्याकडे सर्व माहिती हातात असते तेव्हा आपण या सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन लिहू शकतो आता येथे आपल्याकडे 2 व्हेरिएबल्स असल्यामुळे आपण ec कॅपेसिटर मधील व्होल्टेज आणि ते सर्किटमधून वाहणारे करंट i अनुसार ट्रान्सफर फंक्शन लिहू शकतो तर सिग्नल फ्लो ग्राफच्या मदतीने आणि आपण आत्ताच पाहिलेल्या ब्लॉक डायग्रामच्या मदतीने ही माहिती कंपाईल करू शकतो हे EcE म्हणजे ट्रान्सफर फंक्शन लिहू शकतो तर जेव्हा आपण लिहिता आणि सरलीकृत करता तेव्हा आपणास ट्रान्सफर फंक्शन असे मिळते EcEs 21RLs 11LCs 211RCsLCs2 IEs 11RLs 11LCs 2Cs1RCsLCs2 Refer Slide Time 19 49 आता उदाहरण घेऊ या जर आपल्याकडे आकृतीमध्ये RC सर्किट असल्यास आपल्याला डिफरेन्शियल इक्वेशन शोधण्याची आवश्यकता आहे आणि मग सिस्टमचा लॅपलास ट्रान्सफॉर्म मग आपण काय करू शकतो मुळात आपल्याला सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन शोधण्याची आवश्यकता आहे तर किर्चहॉफ व्होल्टेज लॉ वापरुन आपण इनपुट einteRteCअसे लिहू शकतो तर eRIR आणि eCt1Cidt किंवा तुम्ही जर ती आकृती पाहिली तर e0t1CidteC आउटपुट आहे जर वेळेच्या संदर्भात वरील इक्वेशन डिफरेन्शिअट केले तर आपण सहजपने iCde0dt लिहू शकतो किंवा आपण Ce0i या लहान स्वरूपात लिहू शकतो तर आता आपल्याला 1 इक्वेशन मिळाले आहे मग आपण हे किर्चंऑफ्स व्होल्टेज लॉ इक्वेशन म्हणजे eintRCe0te0 मध्ये ठेवले तर येथे आपण लॅपलासच्या संदर्भात काय लिहू शकतो आपण लिहू शकतो Ein S RCS e0S e0S तर लॅपलास डोमेनच्या मदतीने आपण सहजपणे ट्रान्सफर फंक्शन मिळवू शकतो ट्रान्सफर फंक्शन आहे E0Ein1RCs1 तर किर्चंऑफ्स व्होल्टेज लॉ किंवा किर्चंऑफ्स करंट लॉ संबंधित पारंपरिक इक्वेशनच्या मदतीने आपण आपल्या सर्किटला लॅपलास डोमेनमध्ये रूपांतरित करू शकतो आणि नंतर सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन शोधू शकतो आता आपण ऍनालॉजीस बद्दल चर्चा करूया तर मग आपण प्रथम मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ऍनालॉजीस बद्दल चर्चा करू तर मेकॅनिकल सिस्टमचा अभ्यास त्यांच्या इलेक्ट्रिकल ऍनालॉगसद्वारे केला जाऊ शकतो जो संबंधित मेकॅनिकल सिस्टमच्या मॉडेल पेक्षा अधिक सहजपणे तयार केलेला असू शकतो तर मुळात आपण मेकॅनिकल सिस्टमसाठी 2 इलेक्ट्रिकल ऍनालॉजीस अभ्यासू पहिले म्हणजे फोर्स व्होल्टेज ऍनालॉजीस आणि दुसरे म्हणजे फोर्स करंट ऍनालॉजीस तर मग प्रथम आपण व्होल्टेज ऍनालॉजी समजू या आकृतीमध्ये दर्शविलेली मेकॅनिकल सिस्टम पाहिल्यास आपल्याला दिसेल कि तिथे आपल्याकडे एक डॅशपॉट आणि एक स्प्रिंग आहे ज्यावर आपल्याला मास जोडलेले दिसते आणि फोर्स F अप्लाय होतो जे डिस्प्लेसमेंट x देतो आता हे मॅथॅमॅटिकल ही मेकॅनिकल सिस्टम मुळात ही ट्रान्सलेशनल मेकॅनिकल सिस्टम आहे म्हणून आपण प्रथम मॅथॅमॅटिकल इक्वेशन लिहिले पाहिजे तर जेव्हा आपण मॅथॅमॅटिकल इक्वेशन लिहिता तेव्हा आपण याची तुलना इलेक्ट्रिकल सिस्टमच्या मेशच्या इक्वेशनशी कराल आणि त्यानंतर आपण मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल सिस्टमची समान प्रमाणात स्थिरता आणू शकतो तर आपण प्रथम आकृतीमध्ये पहात असलेल्या ट्रान्सलेशनल मेकॅनिकल सिस्टमसाठी मॅथॅमॅटिकल इक्वेशन लिहू तर आपण काय लिहू शकतो तर आपल्याकडे FFmFbFk आहे Fm बरोबर Md2xdt2 म्हणतात हे मास मुळे आहे नंतर Fb हे Bdxdt आहे विस्कस फ्रिक्शनमुळे आणि नंतर FkKx स्प्रिंग असल्यामुळे तर आपण फोर्सला असे लिहू शकतो FMd2xdt2BdxdtKx आता आपण सिरीस RLC सर्किटचा विचार करूया जेथे आपण व्होल्टेज V अप्लाय करतो आणि करंट i चालू आहे तर आपण पाहत असलेली इलेक्ट्रिकल सिस्टमचे इक्वेशन लिहू VRiLdidt1Cidt वरील इक्वेशन idqdt ने बदलूया तर आता जे लिहिता येईल ते VRdqdtLd2qdt2qC हे इक्वेशन आपल्यास मिळाले आहे म्हणून जर तुम्ही पुन्हा मांडले तर प्रथम तुम्ही हायर ऑर्डरची टर्म घ्याल म्हणजे तुम्ही लिहू शकता VLd2qdt2RdqdtqC तर आता आपल्याकडे मेकॅनिकल सिस्टमशी संबंधित मॅथॅमॅटिकल इक्वेशन आणि इलेक्ट्रिकल सिस्टमशी संबंधित मॅथॅमॅटिकल इक्वेशन आहेत आता आपण या दोघांची तुलना करूया जर आपण मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल सर्किटशी संबंधित इक्वेशनची तुलना केली तर आपल्याला ट्रान्सलेशनल मेकॅनिकल सिस्टम आणि इलेक्ट्रिकल सिस्टमची अनुरूप गोष्टी मिळेल जर आपण दोन्ही इक्वेशनची तुलना केली तर सहजपणे ट्रान्सलेशनल मेकॅनिकल सिस्टम मधील फोर्स F शोधून काढू शकतो जे की इलेक्ट्रिकल सिस्टम मधील व्होल्टेज V च्या अनुरूप आहे मास M इन्डक्टन्सला अनुरूप आहे फ्रिक्शन कोइफिसिएंट B हे रेसिस्टन्स R च्या सामान आहे स्प्रिंग कॉन्स्टिंट K हे कॅपेसिटन्सचे रेसिप्रोकल 1C च्या सामान आहे डिस्प्लेसमेंट x आहे ते आपल्याला दिसेल कि चार्ज q सामान असेल आणि नंतर जर आपण x डिफरेन्शिअट केला म्हणजे dxdt तर आपल्याला व्हेलॉसिटी v मिळेल आणि जेव्हा आपण q डिफरेन्शिअट करता म्हणजे dqdt तेव्हा तुम्हाला करंट i मिळेल म्हणजे व्हेलॉसिटी v हे करंट i च्या सामान आहे तर हे उदाहरण दर्शवते की मेकॅनिकल सिस्टमची भिन्न प्रमाण इलेक्ट्रिकल सिस्टमशी कशी एकरूप आहे आपण रोटेशनल सिस्टम देखील घेऊ शकतो तर जेथे आपण फोर्सच्या ऐवजी व्होल्टेजसह टॉर्कची तुलना करू तर टॉर्क व्होल्टेजच्या बाबतीत आपल्याला मिळणारी ऍनालॉजीस प्रथम आपण एक रोटेशनल सिस्टम विचारात घेऊ जिथे g रोटेटिंग बॉडीचे इनर्शिया आहे टॉर्क T हा अप्लाइड टॉर्क आहे B हा विस्कस फ्रिक्शन आहे आणि तो अँगल डिस्प्लेसमेंट देत आहे आता आपण टॉर्क काय लिहू शकतो TTJTBTKJd2dt2Bdθdtkθ तर आता आपल्याला रोटेशनल मेकॅनिकल सिस्टमचे इक्वेशन मिळाले आता पुन्हा आपण याची तुलना सिरीस RLC सर्किट इक्वेशनशी करू शकतो आपल्याला सिरीस RLC सर्किट मधून काय मिळाले तर VLd2qdt2RdqdtqC जर आपण या दोघांची तुलना केली तर म्हणू शकतो की टॉर्क T हे व्होल्टेज V ला ऍनालॉगस आहे मोमेन्ट ऑफ इनर्शिया J इन्डक्टन्स L ला ऍनालॉगस आहे रोटेशनल फ्रिक्शन कॉइफिसिएंट B हे रेसिस्टन्स R ला ऍनालॉगस आहे टॉर्शनल स्प्रिंग कॉन्टिनेंट K हे आपण असे म्हणू शकतो की हे कॅपेसिटन्स C च्या रेसिप्रोकल समान आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट हा चार्ज q समान आहे आणि नंतर पुन्हा जर आपण चे डेरीवेटीव्ह घेतले तर आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी मिळेल जो dθdt समान आहे आणि जो dqdt समान आहे म्हणजेच तो करंट i आहे तर आपण ट्रान्सलेशनल तसेच रोटेशनल मेकॅनिकल सिस्टम पाहिले आहे आणि आजच्या चर्चेत आपण इलेक्ट्रिकल सिस्टमच्या संदर्भात ऍनालॉजीस वर्णन केल्या आहेत आपण उद्या आपली चर्चा पुढे चालू ठेवू आणि पुढील मेकॅनिकल संबंधांबद्दल चर्चा करू तर यामध्ये आपण फोर्स व्होल्टेज ऍनालॉजीस बद्दल चर्चा केली उद्या आपण फोर्स करंट ऍनालॉजीवर चर्चा करू आणि मग आपला कोर्स बंद करू